तरहे खालील समीकरणाद्वारे वितरीत केलेल्या 0 ५ मायक्रो फॅरेड टर्मिनल्सवर व्होल्टेज पल्सचे आणखी एक उदाहरण आहेआणि t हे ० पेक्षा कमी आणि बरोबर असताना v ० व्होल्ट आहे तर t हे ० आणि १ सेकंद दरम्यान असताना ते ४t व्होल्ट आहे आणि t हे १ पेक्षा मोठे असताना म्हणजे १ आणि इन्फिनिटी दरम्यान असताना ते ४ e -t १ आहे वेळ ० पेक्षा लहान असताना v हे ० व्होल्ट आहे आणि tहे ० पेक्षा मोठे आणि १ पेक्षा लहान असताना ४t व्होल्ट आहे आणि t हे १ पेक्षा मोठे आणि इन्फिनिटीपेक्षा लहान असताना ४ e -t १ व्होल्ट आहे तर ते शोधण्यासाठी कॅपेसिटर विद्युतधारा शक्ती आणि ऊर्जा यांच्यासाठी अभिव्यक्ती Eexpression प्राप्त करा ही पहिली गोष्ट आहे ऊर्जेला वेळेचे फंक्शन म्हणून रेखांकित कराकॅपेसिटरमध्ये ऊर्जा साठवली जात असतानाची वेळ निर्दिष्ट करा आणि कॅपेसिटरद्वारे जेव्हा ऊर्जा वितरीत केली आहे त्या वेळेचे संकलक निर्दिष्ट करा आणि इंटिग्रल ० ते १ pdt चे मूल्यांकन करा p ही शक्ती आहेआणि १ ते इन्फिनिटी pdt आहे आणि त्यांचे महत्त्व सांगा समीकरण ५ वरून i C dvdt आहे C हे ० ५ मायक्रो फॅरेड म्हणजे ० ५१० ६ फॅरेड दिले आहे कॅपेसिटर विद्युतधारेसाठी अभिव्यक्ती दिली आहे माझा बोलण्याचा अर्थ फक्त प्रत्येक इंटिग्रलसाठी Cdvdt लागू करा तरपहिल्या प्रकरणात व्होल्टेज ० होते म्ह्णून C dv dt हे ० आहे म्हणून t हे ० पेक्षा लहान असताना ते ० आहे आणि नंतर दुसऱ्या प्रकरणात ० आणि १ दरम्यान v ४t आहे तरजर त्याचे त्या संदर्भात डेरीवेटीव्ह घेतल्यास ४ असेल आणि गुणिले C असेल तर ते 2 मायक्रो अँपिअर असेल कारण येथे १० to the power ६ आहे म्हणजे t हे ० पेक्षा मोठे आणि १ पेक्षा लहान आहे आणि तिसरे येथे ४ दिले आहे ते ४ e -t १ दिले आहेत्याचे डेरीवेटीव्ह C dvdt घ्या आणि म्हणून ते ० ५१० ६ म्हणजे C चे फॅरेड मधील मूल्य ४ e -t १ आहे म्हणून ते २ e -t १ हे १ पेक्षा मोठे आणि इन्फिनिटीपेक्षा कमी असताना २ e -t १ मायक्रो अँपिअर आहे तरत्यापासून शक्तीची अभिव्यक्ती शक्ती vi आहे तर हे तुमचे vi आहे मी ते चिन्हांकित करत नाही हे समजण्यासारखे आहे तर t हे ० पेक्षा कमी असताना v हे ० आहे म्हणून ते ० वॅट असेल आणि नंतर v४t आहे आणि i २ मायक्रो अँपिअर आहे येथे ते t हे ० पेक्षा मोठे आणि १ पेक्षा लहान असताना आहे तर२ ने गुणाकार केल्यास ते ८t मायक्रो वॅट असेल ते मायक्रो वॅटमध्ये आहे आणि त्याचप्रमाणे आणखी एक आहे शेवटचे ४ e -t १ असेल ते तुमचे vविद्युतधारा २e to the power t १ यांचा गुणाकारते ८ e to the power २t १ असेल तर t हे १ पेक्षा मोठे आणि इन्फिनिटी पेक्षा लहान असताना हे मायक्रो वॅट आहे ही शक्ती आहे ऊर्जा अभिव्यक्ती खालीलप्रमाणे आहे जी थेट तुमच्या समीकरण १० वरून मिळते तर अर्धी मालिका २ ऊर्जा जाणून घ्या तर पहिली एक v हे ० आहे म्हणून ते ० आहे दुसऱ्या प्रकरणात तुमचे v हे ४t दिले होते तर सरलीकृत करा C०५१० to the power ६ फॅरेड आहे म्हणून १२ Cv२ हे ४t२ मायक्रो ज्यूल मिळेल हे पूर्वीपेक्षा कमी असेल मी ते दुरुस्त करत आहे आणि तिसऱ्या प्रकरणात १२ Cv२ ते ४ e to the power २ t १ मायक्रो ज्यूल बनेल हे सर्व मायक्रो आहेत फक्त ते करा कृपया ते करा मी हे एका साध्या गोष्टीसाठी केले आहे तरही तुमची उर्जा अभिव्यक्ती आहे आता मला ते स्पष्ट करू द्या तर आकृती ७ ऊर्जा फंक्शनचा आलेख दर्शवते तर १ म्हणजे ४t२ मायक्रो ज्यूल आहे तर असे दिसते की पहिला भाग ० ते १ पर्यंत असेल म्हणून ते पॅराबोलासारखे दिसते आणि नंतर ४ e to the power २t १ मायक्रो ज्यूल आहे म्हणून ते घातांक क्षय आहे तर ही बाजू W मायक्रो ज्यूलमध्ये आहे तर ही सेकंदमध्ये वेळ तुमचा x अक्ष आहे जर आलेख काढला तर हे ४t२ इथंपर्यंत आहे आणि मग दुसरा भाग हा t १ पेक्षा मोठा आणि इन्फिनिटीपेक्षा लहानच्या दरम्यान आहे तर हा तुमचा ४ e to the power २t १ भाग आहे हा भाग ४t२ आहे आणि हा भाग ४ e to the power २t १ आहे तर हा तुमचा ऊर्जा फंक्शन आलेख आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा शक्ती धन असते तेव्हा कॅपेसिटरमध्ये ऊर्जा साठवली जाते याचा अर्थ जेव्हा शक्ती धन असते तेव्हा ऊर्जा साठवली जाते तर जर p म्हणजे ८t मायक्रो वॅट या शक्तीच्या अभिव्यक्तीकडे आलो तर ते धन आहे याचा अर्थ ऊर्जा साठवली जात आहे आणि जव्हा शक्ती ऋण असते जेव्हा t हे १ पेक्षा मोठे आणि इन्फिनिटी पेक्षा लहान असते ती ऋण असते याचा अर्थ ऊर्जा वितरीत केली जात आहे तर येथे जेव्हा शक्ती ऊर्जा धन असते तेव्हा तुमची ऊर्जा कॅपेसिटरमध्ये साठवली जाते म्हणून ऊर्जा ० ते १ सेकंदाच्या दरम्यान साठवली जात आहे आणि जेव्हा शक्ती ऋण असते तेव्हा कॅपेसिटरद्वारे ऊर्जा वितरीत केली जाते अशाप्रकारे १ सेकंदापेक्षा जास्त असणाऱ्या सर्व t साठी ऊर्जा वितरीत केली जात आहे तर आता पुढे pdt चे इंटिग्रेशन आहे त्यामुळे इंटिग्रेल मर्यादेशी संबंधित वेळ अंतरालशी जर ऊर्जा संबंधित असेल तर ते आहे तर अशाप्रकारे पहिले इंटिग्रेल कॅपेसिटरमध्ये साठवलेल्या ऊर्जेचे सादरीकरण करते कारण जर ते पाहिले तर ० ते १ pdt दिले आहे म्हणजे त्या दरम्यान p हे धन आहे म्हणून जर ते pdt दिले असेल आणि नुकतेच pvi दिले आहे म्हणून ते ८t मायक्रो वॅट आहे तर येथे जर पाहिले तर ऊर्जा साठवली जात आहे म्हणून जेव्हा जेव्हा दुसरे इंटिग्रेल १ सेकंद ते इन्फिनिटी दरम्यान कॅपेसिटरद्वारे परतलेली किंवा वितरीत केलेली ऊर्जा दर्शवते म्हणून जेव्हा ० ते १ pdt आहे ते ० ते १८ t dt आहे म्हणून ते निश्चित ईंटेग्रेलमध्ये ईंटेग्रेट करा आपणास ४ मायक्रो ज्यूल मिळेल आणि जेव्हा ते १ ते इन्फिनिटी असेल आणि त्या प्रकरणात ८ e to the power २t १ आहे तर ते ईंटेग्रेट आणि सरलीकृत केल्यास ४ मायक्रो ज्यूल मिळेल तर साठवलेली ऊर्जा वितरित केली गेलेली ऊर्जा आहे म्हणजे ते तेथे जुळत आहे म्हणून जेव्हा वेळ आपल्या मर्यादेशिवाय वाढते कॅपेसिटरला लागू केलेले व्होल्टेज ० वर परत येते म्हणून या आदर्श कॅपेसिटरद्वारे परत आलेली ऊर्जा साठवलेल्या उर्जेच्या बरोबरीची असणे आवश्यक आहे तर आपल्या समजुतीसाठी हे उदाहरण घ्या तर पुढे आपण इन्डक्टर्स घेऊ तर त्या नंतर आपण आपल्या प्रथम ऑर्डर सर्किटकडे जाऊ तर इन्डक्टर फक्त त्यामध्ये पहा इन्डक्टर हा एक विदुतिय घटक आहे जो विद्युतधारेच्या कोणत्याही बदलला विरोध करतो भौतिकशास्त्रानुसार थोडेफार माहीत आहे तर ते आकृती १८ नुसार आधारभूत कोअर वरती गुंडाळलेल्या तारेच्या कुंडलाचे बनले आहेज्याची सामग्री चुंबकीय किंवा गैर चुंबकीय असू शकते तर हे गुंडाळलेले कुंडल आहे आणि ही कोअरची सामग्री आहे तर मला ते स्पष्ट करू द्या तर ही तुमची आकृती आहे इंडक्टरचे वर्तन चुंबकीय क्षेत्रांशी संबंधित घटनेवर आधारित आहे तर चुंबकीय क्षेत्राचा स्त्रोत हा येथे आहे तो म्हणजे गतीमधला बदल विद्युतधारा is i dq भागिले dt आहे जर विद्युतधारा वेळेनुसार बदलत असेल तर चुंबकीय क्षेत्र वेळेनुसार बदलते म्हणून वेळेनुसार बदलणारे चुंबकीय क्षेत्र कोणत्याही वाहकामध्ये व्होल्टेज निर्माण करते इंडक्टन्सचे सर्किट पॅरामीटर हे निर्माण झालेल्या व्होल्टेजचा विद्युतधारेशी संबंध दर्शवितात सर्वसाधारणपणे माहित आहे कि तेथे v Ldv भागिले dt आहे तर मला ते स्पष्ट करू द्या म्हणून जर इन्डक्टरमधून विद्युतधारा वाहू दिली तर असे आढळून आले आहे किइन्डक्टरवरील व्होल्टेज हे विद्युतधारा बदलण्याच्या वेळेच्या दराशी थेट प्रमाणात आहे तर निष्क्रिय चिन्ह संकेत वापरून v L didt आहे समजा हे समीकरण २० आहे जेथे L हा प्रमाणता स्थिरांक आहे आणि तो इन्डक्टन्स म्हणून संबोधला जातो इंडक्टन्सचे एकक हेनरी आहे आणि इंडक्टन्स हा गुणधर्म आहे तर तो इंडक्टन्स हा प्रत्यक्षात एक गुणधर्म आहे ज्याद्वारे इन्डक्टर त्यामधून वाहणाऱ्या विद्युतधारेला विरोध करतो आणि तो हेनरीमध्ये मोजला जातो तर हे खरोखरच आहे जी तुमच्या अनेक गोष्टींपैकी थोडीशी माहिती आहे ही एक साधी गोष्ट आहे पण फक्त ही प्रस्तावना सुरू करण्यासाठी मी थोडेसे लिहिले आहे तर मला ते स्पष्ट करू द्या आकृती ९ मध्ये दाखविलेल्या सर्किट चिन्हांना खालील निष्क्रिय चिन्ह संकेत आहेत तर हे L आहे हे इन्डक्टरचे चिन्ह आहे जेव्हा ते एअर कोअर असते तेव्हा ते इथे आहे हे लिहिले आहे कि आकृती a एअर कोअर आहे जेव्हा हे चिन्ह येथे असते तेव्हा ते लोह क्रोड आहे येथे लिहिले आहे कि लोह क्रोड आहे जेव्हा हे चल चिन्ह तेथे असेल तो बाण तेथे आहे हा चल लोह क्रोड आहे तर हे तुमच्या इन्डक्टरचे चिन्ह आहे तर ते जेव्हा असे लिहिले जाते ते एअर कोअर आहे जेव्हा २ बार बनवतो तेव्हा ते लोह क्रोड आहे आणि जर ते चल लोह क्रोड असेल तर २ बार आणि नंतर बाण बनवा तर हे इन्डक्टरचे चिन्ह आहे मला ते स्पष्ट करू द्या तरसमीकरण २० म्हणजे vL didt हे इन्डक्टरशी संबंधित व्होल्टेज आहे तर आकृती २० ही इन्डक्टन्स विद्युतधारेशी संबंधित असणाऱ्या इन्डक्टरचा आलेखीय संबंध दर्शविते कॅपेसिटर प्रमाणे येथे सुद्धा R C dvdt पाहिले आहे अशा इन्डक्टरला रेषीय इन्डक्टर म्हणून ओळखले जाते जेव्हा इंडक्टर स्वतंत्र असेल तेव्हा L विद्युतधारेपासून स्वतंत्र असतो तेव्हा ही बाजू y अक्ष हा v आहे आणि x अक्ष हा didt आहे आणि आरंभ बिंदूतून सरळ रेषा जात आहे आणि हा स्लोप आहे तो L स्लोप हा प्रत्यक्षात या इन्डक्टरसाठी आहे तर L हे I विद्युतधारेचे फंक्शन नाही म्हणून रेषीय इन्डक्टर असण्याची गरज आहे म्हणून हा व्होल्टेज विद्युतधारा संबंध सरळ आहे आता जर vLdidt असेल याचा अर्थ आपण di १ L v dt लिहू शकतो हे समीकरण २१ आहे आता जर इंटिग्रेट केले तर i१ L इन्फिनिटी ते t v dt असेल v हे t चे फंक्शन आहे हे समीकरण २२ आहे तर जर कॅपेसिटर सारखेच तत्त्वज्ञान वापरून इंटिग्रेट केले आणि ते १ L t0 ते t v dt आदिक i असेल हे समीकरण ५ २३ आहे कॅपेसिटर सारखेच काहीतरी तत्त्वज्ञान देखील समजावून सांगते t हे इन्फिनिटी पेक्षा मोठे आणि t० पेक्षा लहान असताना एकूण विद्युतधारा नेहमी ० घ्या तर i0 करण्याची कल्पना व्यावहारिक आणि वाजवी आहे कारण ते त्यावेळी आहे जेव्हा पूर्वी जेव्हा इन्डक्टमध्ये विद्युतधारा नव्हती तर हा भूतकाळाचा इतिहास आहे तर काही वेळासाठी तेथे इन्डक्टरमध्ये विद्युतधारा नव्हती तर या प्रकारचे गृहितक हे अत्यंत व्यावहारिक आहे तर i हे ० घ्या आणि इन्डक्टरला वितरीत केलेली शक्ती ही p v I असेल तर v L didt i आहे हे समीकरण २४ आहे साठवलेली ऊर्जा म्हणजे w इन्फिनिटी ते t pdt म्हणजे इन्फिनिटी ते t L didt i आहे आणि जर हे इंटिग्रेट केले तर मूलतः ते L इन्फिनिटी ते t i di असेल तर हे १२ Li २ १२ Li २ ∞आहे हे समीकरण २५ आहे पण नुकतेच हे पाहिले आहे की i ∞० आहे म्हणून साठवलेली ऊर्जा १२ Li २ आहे हे समीकरण २६ आहे तर समीकरण २० म्हणजे याचा अर्थ हे समीकरण २० तसेच इन्डक्टरचे खालील महत्वाचे गुणधर्म नोंद केले जाऊ शकतात तसेच कॅपेसिटरचे देखील काही गुणधर्म आहेत तर त्याच प्रकारे शुद्ध इन्डक्टरसाठी समीकरण २० हे v L didt आहे तरसमीकरण २० वरून हे लक्षात घेतले जाऊ शकते की जेव्हा विद्युतधारा स्थिर असते vL didt असल्यामुळे जेव्हा i स्थिर असते तेव्हा didt० असते म्हणूनइन्डक्टरवरील व्होल्टेज हे ० आहे अशा प्रकारे इन्डक्टर हा dc साठी शॉर्ट सर्किट सारखे कार्य करतो म्ह्णून जेव्हा स्थिर स्थिती परिस्थितील उदाहरण सोडवू आपणास असे समजावे लागेल कि इन्डक्टर हा dc साठी शॉर्ट सर्किट सारखे कार्य करतो दुसरे म्हणजे इन्डक्टरमधील विद्युधारा तात्काळ बदलू शकत नाही तर या प्रकरणात समीकरण २० म्हणजे v L didt नुसार इन्डक्टरमधील विद्युतधारेच्या निरंतर बदलासाठी अमर्यादित व्होल्टेजची गरज आहे जे वास्तविकदृष्ट्या शक्य नाही अशा प्रकारे इन्डक्टर त्यामधून वाहणाऱ्या विद्युतधारेच्या अचानक बदलला विरोध करतो उदाहरणार्थइन्डक्टरमधील विद्युतधारा आकृती २१ मध्ये दाखविलेले स्वरूप घेऊ शकते मी त्याकडे येईन परंतु वास्तविक जीवनाच्या परिस्थितीत असंतंतेमुळे इन्डक्टर विद्युतधारा आकृती २१ b मध्ये दाखविलेले स्वरूप घेऊ शकत नाही याचा अर्थ आकृती a मधील इन्डक्टरसाठी या प्रकारचा बदल आहे ठीक आहेपरंतु येथे अचानक ते थेट येथून अचानक ० वर घसरत आहे हे वास्तविक जीवनात शक्य नाही तर या प्रकारची असंतता शक्य नाही म्हणून हे दिले आहे कि इन्डक्टरमधून विद्युतधारा वाहत नाही परंतु या प्रकारच्या गोष्टीला परवानगी नाही आणि इन्डक्टरमध्ये अचानक बदल शक्य नाही तथापिइन्डक्टरवरील व्होल्टेज अचानक बदलू शकते पुढील १ म्हणजे आदर्श इन्डक्टर ऊर्जा नष्ट करत नाही इंडक्टरमध्ये साठवलेली ऊर्जा नंतरच्या काळात परत मिळवता येते हे कॅपेसिटरसारखे तत्त्वज्ञान आहे जे आधी पाहिले आहे ऊर्जा साठवताना इन्डक्टर सर्किटमधून शक्ती घेतो आणि पूर्वी साठवलेली ऊर्जा परत करताना सर्किटला शक्ती वितरित करतो म्हणून जर व्यावहारिक आणि आदर्श नसलेल्या इन्डक्टरमध्ये लक्षणीय रोधकीय घटक असेल तर त्यात लक्षणीय रोधकीय घटक असण्याचे कारण म्हणजे इन्डक्टर हा वाहक साहित्यापासून बनलेला असतो जसे कि तांबे ज्याला काही रेजिस्टन्स असतो तसेच वाही कॉइल्समधील कॅपॅसिटीव्ह जोडणीमुळे वायंडिंग कॅपॅसिटन्स देखील असतो याचा अर्थत्याला रेजिस्टन्स तसेच कॅपेसिटन्स असतो तर हे इन्डक्टरसाठीप्रायोगिक इन्डक्टरसाठी अचूक सर्किट आहे परंतु सामान्यतः Rw हा त्या इंडक्टिव्ह कॉइलचा रोध आहे आणि Cw हा २ वायंडिंगमधील जोडणी कॅपेसिटन्स आहेतेथे अनेक वायंडिंग आहेत म्हणून याला Cw जोडणी कॅपेसिटर म्हणतात तर हे इंडक्टरसाठी अचूक सर्किट आहे परंतु प्रत्यक्षात Rw हे खूप नगण्य आहे आणि Cw देखील नगण्य आहे तर फक्त इन्डक्टर रोध विचारात घ्यासाधारणपणे काही उदाहरणांसाठी विचार करू नका तसेच इन्डक्टरचा रोध आणि इन्डक्टन्स शोधण्यासाठी विचारात घ्या जे आपण नंतर पाहू आणि जोपर्यंत सर्किट विश्लेषण संबंधित आहे Cw साधारणपणे आपल्या सर्किटसाठी विचारात घेऊ नका तर आकृती २२ मध्ये Rw ला वायंडिंग रोध म्हणतात आणि कॅपेसिटेन्स Cw ला वायंडिंग कॅपेसिटेन्स म्हणतात तर Rw ची उपस्थिती ऊर्जा साठवण साधन आणि उर्जा अपव्यय साधन दोन्ही बनविते ऊर्जा साठवण साधन कारण तेथे रोध आहे आणि उर्जा अपव्यय साधन कारण इन्डक्टरने साठविलेली ऊर्जा उष्णतेच्या रूपात जसे कि रेजिस्टन्समध्ये खर्च केली जाऊ शकते Rw आणि Cw खूप लहान आहेत आणि म्हणूनच ते बहुतेक प्रकरणांमध्ये दुर्लक्षित केले जाऊ शकतात म्हणून आपण त्यांना दुर्लक्षित करू पुढे एकसरी आणि समांतर इन्डक्टर्स आहेत तर हे एक साधे सर्किट आहे जे आकृती २३ मध्ये N इन्डक्टर्सचे एकसरी संयोजन दर्शविते जिथे व्होल्टेज v आहे L१ L२ L३ ते LN सर्व एकसरी जोडणीत आहेत त्यातून वाहणारी विद्युतधारा i आहे L१ वरील व्होल्टेज V१ L२ वरील V२ आणि याचप्रकारे LN वरील VN आहेतर ही N इन्डक्टरची एकसरी जोडणी आहे तर KVL लागू करा नंतर आपण v v १ आदिक v २ ते v N ची बेरीज आहे हे समीकरण २७ आहे नंतर किंवा v L १ didt आदिक L२ didt आदिक L३ didt ते LNdidt आहे L१ L२ L३ सर्व सामायिक घ्या तरते v Leq didt असेल हे समीकरण २८ आहे जिथे Leq L१ आदिक L२ आदिक L३ ते LN आहे हे समीकरण २९ आहे म्हणून समीकरण २९ हे एकसरी इन्डक्टरसाठी समतुल्य दर्शविते हे रोध सारखे आहे हे इन्डक्टरच्या बाबतीत आहे ते एकसरी जोडणीतील रोधासारखे म्हणजे R१ R२ R३ सर्व रोध एकसरी जोडणीप्रमाणे आहे याच पद्धतीने बेरीज करा परंतु इन्डक्टरची देखील बेरीज करा तर हे समतुल्य सर्किट आहे आणि हे Leq L१ आदिक L२ आदिक L३ आणि सर्व इन्डक्टरची बेरीज करा एकसरी इन्डक्टरसाठी समतुल्य सर्किटची बेरीज करा तर एकसरी जोडणीतील इन्डक्टर हे एकसरी जोडणीतील रोधकांप्रमाणेच जोडले जातात तर आता आकृती २५ मध्ये दाखविलेल्या N इन्डक्टर्सची समांतर जोडणी विचारात घ्या इन्डक्टरवरील व्होल्टेज समान आहे तर हे व्होल्टेज आहे आणि हे L१ L२ L३ ते LN सर्व समांतर जोडणीत जोडले आहेत आणि ही विद्युतधारा i प्रवेश करत आहे आणि नंतर i१ i२ i३ या सर्व विद्युतधारा इन्डक्टर १ मधून इन्डक्टर २ मधून अशा प्रकारे वाहत आहेत म्हणून जर KCL लागू केला तर i i १ i २ ते iN आहे जर i i१ आदिक i २ आदिक i ३ ते i N केले आणि हे माहीत आहे कि i१ १L१ इंटिग्रेशन t० ते t v dt आदिक i१t० म्हणजे प्रारंभिक इन्डक्टर विद्युतधारा किंवा कॅपेसिटरप्रमाणे जे काही करू ते सारखेच आहे आदिक १L२ इंटिग्रेशन t०ते t v dt आदिक i २t० आणि ते १LN इंटिग्रेशन t०ते t v dt आदिक i Nt० पर्यंत आहे आता इंटिग्रेशन t0 ते t v dt ने गुणाकार केलेल्या सर्व संज्ञा एकत्र करा ते १ L१ आदिक १ L२ आदिक ते १ LN पर्यंत इंटिग्रेशन t0 ते t v dt आदिक i१ t आदिक i२t आदिक ते iN t पर्यंत आहे किंवा तुम्ही लिहू शकता कि i१ L eq t0 ते t v dt आहे जेथे१ Leq १L१ आदिक १L२ आदिक १L३ आदिक १LN पर्यंत आहे हे रोधांच्या समांतर जोडणीसारखेच आहे जेथे १ Req १ R१आदिक १R२ याप्रकारे असेल आणि त्याची प्रारंभिक गोष्ट i i१t आदिक i२t ते iNt पर्यंत आहे हे समीकरण ३१ आहे आणि हे समीकरण ३२ आहे तरसमांतर जोडणीतील इन्डक्टर्स हे समांतर जोडणीतील रोधांप्रमाणेच एकत्र केले जातात पुढे आपण २ ३ उदाहरणे घेऊ तर इकडे पहा त्या ० ०१ हेनरी इन्डक्टरमधील विद्युतधारा ही i ५ t e to the power १० t अँपिअर आहे इन्डक्टरवरील व्होल्टेज आणि त्यामध्ये साठविलेली ऊर्जा निश्चित करा आपणास माहीत आहे कि vLdidt आहे आणि L हे ० ०१ हेनरी आणि i५ t e to the power १० t दिले आहे तर v Ldidt आहे तरजर त्याचे डेरीवेटीव्ह घेतले तर ते ० ०५ e to the power १ t आदिक ० ०५ t १० e to the power १० t बनेल जर ते सरलीकृत केले तर ते v ० ०५१ १० t e to the power १०t व्होल्ट बनेल म्हणून साठविलेली ऊर्जा १२ Li २ आहे तर १२ Lहे i २ म्हणून २५ t २ e to the power २० t आहे तर मुळात ० १२५ t २ e to the power २० t ज्यूल आहे तर हे सोपे उदाहरण आहे पुढे ५ मिली हेनरी इन्डक्टर मधून वाहणारी विद्युतधारा शोधा t हे ० पेक्षा मोठे असताना व्होल्टेज v ३० t २ आहे आणि t हे ० पेक्षा लहान असताना ते ० आहे हे दिले आहे तर t हे ० पेक्षा मोठे असताना आणि ० ५ सेकंद पेक्षा लहान असताना साठविलेली ऊर्जा निश्चित करा हे देखील करण्यास सांगितले आहे तर हे माहीत आहे कि i१L t0 ते t vdt आदिक i आहे म्हणून हे दिले आहे कि L५ मिली हेनरी आहे म्हणून ते ५१० to the power ३ हेनरी आहे आणि I१ L म्हणजे ५ १० to the power ३ इंटिग्रेशन t० ते t ३०t२ dt v३०t२ दिले आहे आदिक ० आहे म्हणजे प्रत्यक्षात i ० आहे कारण v दिले आहे आणि जेव्हा t हे ० पेक्षा कमी असताना v हे ० आहे तेव्हा विद्युतधारा ५ मिली अँपिअर आहेतर या प्रकरणात i ० आहे तर ते २००० t ३ अँपिअर आहे तर शक्ती p v i ३०t२ २०००t३ ६१० to the power ४ t to the power ५ आहे आणि साठवलेली उर्जा नंतर ० ते 0 ५ च्या दरम्यान दिली गेली आहे म्हणून इंटिग्रेशन ० ते ० ५ pdt p६१० to the power ४ t to the power ५ आहे तरयेथे ठेवा आणि इंटिग्रेट करा तुम्हाला ओमेगा १५६ २५ ज्यूल मिळेल हे एक सोपे उदाहरण आहे आता आणखी एक म्हणजे आकृती २६ ही dc स्थितीत साधे सर्किट दर्शविते i VC V L आणि कॅपेसिटरमध्ये साठविलेली ऊर्जा निश्चित करा तर हे साधे सर्किट दिले आहे आणि dc स्थितीत i VC V L शोधायचे आहे ही विद्युतधारा i आहे आणि हे व्होल्टेज VC आहे हे व्होल्टेज VL आहे इन्डक्टर आणि कॅपेसिटरमध्ये साठविलेली ऊर्जा शोधायची आहे तर प्रश्न dc स्थितीसाठी आहे आपण कॅपेसिटरसाठी पाहिले आहे कि dc साठी आपण कॅपेसिटर ओपन सर्किटने बदलतो आणि dc स्थितीसाठी इन्डक्टर शॉर्ट सर्किट असावे लागते तर हे इन्डक्टर शॉर्ट सर्किट केले आहे याचा अर्थया ३ ओहम रोधातून विद्युतधारा वाहत नाही कारण ते ओपन सर्किट आहे तर नंतर i काय असेल हे ४ आदिक १ म्हणजे ५ ओहम आहे आणि हे १० व्होल्ट आहे म्हणून ती विद्युतधारा १० भागिले ५ म्हणजे २ अँपिअर असेल तर i सारखीच स्थिती आहे येथे जेव्हा विद्युतधारा वाहत नाही तेव्हा हे केवळ एक एकसरी जोडणीतील सर्किट आहे त्यामुळे i आणि i L विद्युतधारा समान आहेत तर i i L १० भागिले ४१२ अँपिअर आहे आणि v C कॅपेसिटरवरील व्होल्टेज आहे प्रत्यक्षात हे व्होल्टेज v C आहे येथे कोणतीही विद्युतधारा वाहत नाही तर मुळात हे मी प्रत्यक्षात चांगल्या प्रकारे लिहू शकतो प्रत्यक्षात हे v C आहे आणि ही तुमची विद्युतधारा i आहेतुमची विद्युतधारा I L इकडे वाहत आहे तर v C १ i L आहे आणि i L २ अँपिअर आहे म्हणून मुळात v C २ व्होल्ट आहे तर मला ते स्पष्ट करू द्या तर याचकारणामुळे v C २ व्होल्ट आहे आता येथे कॅपेसिटरमध्ये साठविलेली ऊर्जा Wc १२ C V C २आहे तर १२ C हे ० ११० to the power ६ फॅरेड आहे कारण ते ० १ मायक्रो फॅरेड आहे तर हे फॅरेड V C २ व्होल्ट आहे म्ह्णून २२ ज्यूल म्हणजे ० २ मायक्रो ज्यूल आणि इन्डक्टरमध्ये ते १२ L i २ असेल तरते १२ ० २ १० to the power ३२ २म्हणजे WL ० ४ मिली ज्यूल आहे तर ही त्या इन्डक्टरमध्ये साठविलेली ऊर्जा आहे तरपुढे हे उदाहरण आहे हे सोपे उदाहरण आहे तर हे या आकृतीमध्ये आहे या आकृतीमध्ये i विद्युतधारा ही २ e to the power १० t मिली अँपिअर दिली जर i चे प्रारंभिक मूल्य १ मिली अँपिअर दिले असेल तर प्रारंभिक स्थितीचे i१ शोधा नंतर v नंतर v१ v२ i१आणि i२हे सर्व शोधायचे आहे तर हे सर्किट दिले आहे हे सर्किट दिले आहे जेव्हा २ इन्डक्टर्स तेथे समांतर आहेत तर हे २ इंडक्टर समांतर आहेत म्हणजे हा इन्डक्टर आणि हा इन्डक्टर समांतर आहेत समतुल्य इन्डक्टन्स हे १२ H ४ भागिले ४१२ आहे तर हे तुमचे २ हेनरी असेल आणि २ हेनरी नंतर एकसरी जोडणीत आहे तर रोधाप्रमाणेच इन्डक्टरमध्ये सुद्धा जी काही रोधांची एकसरी समांतर जोडणी केली असेल सारखीच जोडणी इन्डक्टरमध्ये असते आणि हे आणि हे २ हेनरी येथे आहे तर२ आदिक हे ३ समतुल्य म्हणजे ५ हेनरी असेल तर मला ते स्पष्ट करू द्या तरया प्रकरणात हे दिले आहे कि i २ e to the power १०t मिली अँपिअर आहे आणि विद्युतधारा i२० ही १ मिली अँपिअर आहे आता t० साठी त्या अभिव्यक्तीमध्ये t० ठेवा तरत्या प्रकरणात i० २ १ म्हणजे १ मिली अँपिअर आहे म्हणूनया नोडवरती जर KCL लागू केला तर प्रारंभिक स्थितीसाठी i i१ आदिक i२ लिहा तर नंतर आणि त्यापैकी १ दिले आहे आणि i ची देखील गणना केली आहे तर दुसरे १ सहज मिळू शकतेतर मला ते स्पष्ट करू द्या तर i मला मिळाले आहे आणि i२० हे १ अँपिअर दिले आहे म्हणून i१० म्हणजे तुमची प्रारंभिक विद्युतधारा ही २ मिली अँपिअर आहे तेथे Leq सारखेच आहे आपण नुकतीच गणना केली आहे मी फक्त दाखवितो कि गणना कशी केली आहे ती २ आदिक ४१२४१२ म्हणजे ५ हेनरी असेल मी नुकतेच दाखविले आहे कि v हे सर्किट आहे तर हे तुमचे v आहे म्हणून v जर समतुल्य सर्किट रेखांकित केले तर हे प्रत्यक्षात v आहे vआदिक आणि हे प्रत्यक्षात ५ हेनरी आहे आणि समजा ही तुमची विद्युतधारा i तर म्हणूनच आणि हे प्रत्यक्षात तुमचे Leq ५ हेनरी आहे तर मला हे स्पष्ट करू द्या तर हे v L eq didt आहे तर Leq हे ५ आहे आणि i २ e to the power १०t मिली व्होल्ट आहे तर जर डेरीवेटीव्ह घेतले तर ते v ५० e to the power १० t मिली व्होल्ट बनेल आता म्हणूनच v१ २ didt असेल म्हणजे हे २ हेनरी आहे आणि त्यावरील व्होल्टेज V१ असेल तर ते २ Ldidt असेल तर येथे ते v२didt हे दिले आहे तर ते २० e to the power १० t मिली व्होल्ट असेल आता v v १ v२ आहे म्हणून हे व्होल्टेज v२ आहे तर हे प्रत्यक्षात व्होल्टेज v२ आहे म्हणजे यावरील व्होल्टेज v२ आहे म्हणून जर KVL लागू केला तर ते v v १ आदिक v २ असेल मला हे स्पष्ट करू द्या म्हणून v२ v२ v v१ आहे v ची गणना आपण नुकतीच केली आहे ५० e to the power १०t आणि २० e to the power १०t बरोबर ३० e to the power १०t मिली व्होल्ट आहे i११४ इंटिग्रेशन ० ते t v२dt आदिक i १० आहे तर ३० भागिले ४ आणि नंतर इंटिग्रेशन ० ते t e to the power १० t dt आणि i१० २ आहे जर ते इंटिग्रेट आणि सरलीकृत केले तर आपणास i१ २ ७५ ० ७५ e to the power १० t मिली अँपिअर मिळेल कृपा करून सरलीकृत करा त्याचप्रमाणे i२११२ इंटिग्रेशन ० ते t V२dt आदिक i२० आहे तर ते ३० भागिले बारा इंटिग्रेशन ० ते t e to the power १० t आणि V२ हे ठेवा आदिक i२० हे १ आहे आणि नंतर इंटिग्रेट आणि सरलीकृत करा आपणास i२ ० ७५ ० २५ e to the power १० t मिली अँपिअर मिळेल हे i२ आहे तर यासोबत कॅपेसिटर इन्डक्टर्स विषय संपला आहे १ आणि २ उदाहरणे येथे दिली आहेत उदाहरण १ प्रमाणे आपण ते त्यासाठी सोडवू तर हे ते आहे वाचून घ्या आणि येथील सर्व काही वाचत नाही आणि उत्तर देखील दिले आहे हे उत्तर दिले आहे तर येथे फक्त एकच उदाहरण मी येथे देत आहे आणि हे उत्तर आहे आणि हे तुमचे उदाहरण आहे खूप धन्यवाद आपण पुन्हा परत येऊ